विद्यार्थ्यांचे स्वागत आहे मागील वर्गात आम्ही रोख बजेट तयार करीत होतो आम्ही रोख बजेट कसे तयार करावे हे शिकत होतो आणि मागील वर्गात आपण जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे अर्थसंकल्प पाहिले म्हणून सेल्स बजेट विक्री संकलन बजेट खरेदी बजेट आणि खरेदी वितरण बजेट आणि इतर खर्चाचे बजेट तयार केल्यानंतर आम्ही रोख बजेटमध्ये होतो आणि आम्ही तिमाहीच्या पहिल्या महिन्यासाठी म्हणजेच जून महिन्यासाठी रोख बजेट तयार करण्यास सुरवात केली शेवटच्या वर्गात काय शिकलो तर सुरुवातीची रोकड किती आहे आणि किमान रोख शिल्लक किती ठेवावी लागेल तर सध्याच्या कामकाजासाठी रोख रक्कम 4000 डॉलर्स होती मग आम्ही विक्रीतून 376000 डॉलर्सची विक्री संग्रह आणि विविध खात्यांसाठी देय संग्रहण ठेवले आणि मग आम्हाला कळले की आता नकारात्मक शिल्लक आहे जर आपण रोख रकमेच्या बाबतीत एकूण पावती आणि देयके यांची तुलना केली तर तेथे आम्हाला आढळले की आमच्या पेमेंट्स प्राप्त झालेल्या रकमेपेक्षा अधिक आहेत तर येथे आपल्याला किती निव्वळ रोख रक्कम मिळाली आहे किंवा किती वितरित केली गेली आहे तर आपल्याला आढळले की हे 322000 डॉलर्स आहे ही एक नकारात्मक शिल्लक आहे कारण आम्ही जास्त पैसे दिले आहेत किंवा आम्हाला कमी पैसे मिळाले आहेत तर 322000 नकारात्मक शिल्लक आहे तर या शिल्लकमध्ये आम्ही ही रक्कम 4000 डॉलर्स इतकी वापरतो जर आपण सध्याच्या ऑपरेशन्ससाठी उपलब्ध असलेले हे पैसे वापरत असाल तर तुमची रोखीची तूट 322000 डॉलरवरून 318000 डॉलर्सपर्यंत खाली येईल तर याचा अर्थ असा आहे की आता एवढी रोकड दुसर्या स्त्रोतांकडून घ्यावी लागेल कारण ती संस्थेमध्ये अंतर्गत उपलब्ध होणार नाही आम्हाला ती इतर काही स्त्रोतांकडून बाह्य स्रोतांकडून किंवा ती कोठून व्यवस्था केली जाईल हे पहावे लागेल आम्ही सर्वजण हे समजू शकतो की ही वित्तपुरवठा व्यवस्थेपासून केली जाईल म्हणून आम्हाला वित्तपुरवठा करण्याची व्यवस्था करावी लागेल आणि ही बाब स्पष्टपणे देण्यात आली आहे की जर रोखीची कमतरता असेल तर आपण ती बँकेतून घेऊ शकता आणि जर तेथे जास्तीची रोकड असेल तर बँकेला परत करता येईल किंवा बँकेत जमा करावी लागेल आणि रोख कर्ज आणि जमा यावर महिन्याच्या सुरूवातीस व्याज देणे आवश्यक आहे आणि आम्ही त्यावर जे काही व्याज देत आहेत ते 10 डॉलर्सच्या पटीत असले पाहिजे आणि जे प्रिन्सिपल आपण बँकेला परत केले गेले आहे ते हजारच्या पटीत असणे आवश्यक आहे आम्ही बँकेत पैसे परत करतोय किंवा आम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल तरी ते 1000 च्या पटीत असले पाहिजे तर आता आम्हाला जून महिन्यात कळले की आपल्याकडे 318000 ची नकारात्मक शिल्लक आहे जी आम्हाला कुठूनतरी व्यवस्था करावी लागेल ही या अर्थसंकल्पामुळे आपल्याला लक्षात आली त्या आधी म्हणजे ऑपरेशन्स सुरू करणे किंवा आम्ही जून महिन्याच्या कामकाजापर्यंत पोचणे आम्हाला हे आधीच माहित आहे की जेव्हा जून महिना येईल तेव्हा आपल्या पावत्या कमी होतील आमची देयके जास्त असतील तर 318000 डॉलर्सचे नकारात्मक शिल्लक राहील व त्याची काही स्त्रोताकडून व्यवस्था करावी लागेल म्हणूनच कर्ज महिन्याच्या सुरूवातीस किती आहे हे माहीत असले पाहिजे तर आम्हाला हे आधीच बजेटमधून माहित आहे की आपली कमतरता किती असेल हे 318000 डॉलर्स आहे ज्याची आपल्याला काही स्त्रोतांकडून व्यवस्था करावे लागेल आणि त्यासाठी आपल्याला वित्तपुरवठा करण्याची व्यवस्था आवश्यक आहे तर पुढील पत्रकात आम्ही जून महिना चालू ठेवू आणि नंतर परत येऊ आणि जुलै अखेरपर्यंतचा अर्थसंकल्प तयार करू म्हणून आम्ही हे चालू ठेवत आहोत हे रोख बजेट दोन पत्रकांमध्ये आहे म्हणून मी पुढच्या पत्रकात जात आहे पण आम्ही जून महिन्यापासून सुरुवात करणार आहोत आम्ही अद्याप जुलै महिन्यात गेलो नाही म्हणून मी शेवटी जून महिन्याच्या सुरुवातीची शिल्लक मोजणार आहे तसेच मी जून महिन्यातील रोख रकमेची शेवटची शिल्लक मोजणार आहे ती अंतर्गत संग्रहातील आहे की नाही किंवा कर्ज घेण्यापासून जून महिन्याच्या अखेरीस रोख रकमेची किती रक्कम आमच्याकडे शिल्लक राहिली आहे जी जुलै महिन्यातील उद्घाटन शिल्लक होईल म्हणून आम्हाला जून महिन्यातील रोख रकमेची शेवटची शिल्लक शोधावी लागेल म्हणून मी जून महिन्यापासून सुरू ठेवत आहे परंतु पुढच्या पत्रकात मी पुन्हा या पत्रकात परत येतोय तर मी पुन्हा रोकड बजेट सुरू ठेवत आहे तर येथे आम्ही पर्टीकुलर्स लिहिले आहे म्हणजे याचा अर्थ हे रोख बजेट आहे आणि पुन्हा आम्ही जवळजवळ त्याच गोष्टी करत आहोत हे particulars आहे मग ते पुन्हा जून आहे मग ते जुलै आहे आणि नंतर ऑगस्ट बरोबर आहे पुन्हा तीन महिने आहेत तर आता आम्ही जून महिन्यासह सुरू ठेवत आहोत तर मी येथे काय लिहित आहे ते म्हणजे आपण आता वित्तपुरवठा वित्तपुरवठा सुरवातीची व्यवस्था यापासून सुरुवात करीत आहोत तर आम्ही येथे वित्तपुरवठ्याची व्यवस्था करणार आहोत उदाहरणार्थ आम्हाला आता रोख कर्ज घेण्यासाठी जायचे होते म्हणून बँकांकडून महिन्याच्या सुरूवातीस रोख कर्ज घेण्यासाठी गेलो व हे किती पैसे आपण घेत आहोत ती उणीव 318000 डॉलर्सची आहे ज्यांची आपण कर्ज घेत आहोत पुढील स्तंभात ते 10 टक्के दराने व्याज देय असेल तर आम्ही जून महिन्यात कर्ज घेत आहोत म्हणून आम्ही काहीही परत करत नाही आम्ही व्याज भरणार नाही तर मी ते तसेच ठेवत आहे परंतु आम्हाला पुढील महिन्यासाठी हा स्तंभ आवश्यक आहे म्हणून मी हा कॉलम तयार करत आहे म्हणून तिथे काहीही लिहिणार नाही नंतर आपण त्या व्याजाची व मुद्दलाची परतफेड करू असे म्हणू शकतो मुद्दलाची परतफेड आत्ता होणार नाही कारण आम्ही जून महिन्याच्या सुरूवातीस कर्ज घेत आहोत तर याचा अर्थ असा आहे की आम्ही केवळ 318000 महिन्याच्या सुरूवातीस बँकेकडून रोख कर्ज घेत आहोत अतिरिक्त फंड उपलब्ध असल्यास आम्ही कर्जावरील व्याज परत करू तेव्हा आम्ही व्याज मोजू आणि मग आम्ही मुद्दल ही परत करू म्हणून आम्ही येथे कोणतीही आकडेवारी लावणार नाही परंतु column बनवावा लागणार आहे कारण जुलै महिन्यात आम्हाला जास्त पैसे परत करावे लागतील मग आम्हाला कर्ज घ्यावे लागणार नाही मग आम्ही येथे डॅश ठेवू आणि जर आमच्याकडे अधिक पैसे असतील तर आम्हाला परत करावे लागेल तर आम्ही उर्वरित रोख रक्कम परत बँकेत भरण्यासाठी वापरू तर मग आम्ही व्याजाची गणना करू आणि मुख्य पेमेंट आकडेवारी येथे ठेवू आणि मग शेवटी रोखीची शिल्लक शोधु वित्तपुरवठा नंतर आपण येथे एकूण रोख वाढ घट लिहू तर याचा अर्थ असा आहे की आता काय झाले आहे आपण येथे ठेवले आहे की अर्थपुरवठ्यानंतर एकूण रोख वाढ 318000 डॉलर्स आहे आपण येथे 318000 डॉलर्स मोजले आहेत कारण फक्त कर्ज घेण्यामुळेच आणि शेवटी आपण येथे शेवटची रक्कम म्हणजे रोख शिल्लक लिहिणार आहोत तर आता closing balance किती आहे आम्ही बँकेकडून कर्ज घेत आहोत कारण आपण मागील पत्रकात गेल्यास आमच्याकडे 318000 डॉलर्सची कमतरता होती म्हणून आम्ही बँकेत गेलो व 318000 डॉलर्स चे कर्ज घेतले आम्ही चालू महिन्याच्या देयकेसाठी 318000 डॉलर्स वापरू ज्यात वित्तपुरवठाानंतर एकूण वाढ घट होऊ शकते म्हणजे शेवटी आमची एकूण मिळणारी रक्कम अधिक कर्ज बरोबर एकूण देय असेल म्हणून कोणालाही देय द्यायचे बाकी राहिले नाही सर्व देयके अंशतः आमच्या स्वतःच्या विक्री संग्रहातून दिली जातात अंशतः बँकेकडून घेतलेल्या कर्जामधून आणि शेवटी आपल्याकडे closing balance असलेली रोकड शिल्लक 25000 डॉलर्स ठेवली आहे तर आपल्याकडे 25000 डॉलर इतकी रक्कम शिल्लक आहे आता जून महिन्यासाठी ही रोकड शिल्लक आहे पुन्हा आम्ही परत जाऊ आणि त्यानंतर आम्ही जुलै महिन्याचे बजेट तयार करतो आता पुन्हा जुलै महिन्यासाठी आपल्याला जवळजवळ भरावे लागेल आता सर्व स्तंभ तयार झाले आहेत आपल्याला केवळ जुलै महिन्यातील आकडेवारी भरावी लागेल आणि आम्ही जुलै महिन्यातील आकडे भरू तर काय रोख शिल्लक उघडत आहे जे जून महिन्यातील बंद रोख शिल्लक आहे तर जून महिन्यासाठी रोख शिल्लक 25000 डॉलर्स इतकी असेल कारण जुलै महिन्यासाठी ही रोखीची शिल्लक असेल ऑपरेशन्ससाठी किती रोख उपलब्ध आहे ते म्हणजे चालू महिन्याच्या सुरुवातीच्या ताळेबंदात काहीच रक्कम उपलब्ध नाही कारण आमच्याकडे फक्त 25000 डॉलर्स आहेत जेणेकरून किमान रोख शिल्लक म्हणून हे 25000 डॉलर्स ठेवावे लागतील आपण असे म्हणू शकता की सुरक्षा स्टॉक ऑपरेशन्ससाठी काहीही उपलब्ध नाही जुलै महिन्यात किती संग्रह आहेत हे संग्रह आता पाहावे लागतील त्यासाठी आपण मागील वर्गात आम्ही तयार केलेल्या विक्री संकलन वेळापत्रकांचा संदर्भ घेतल्यास त्या वेळापत्रकातून आपण आमच्या संग्रहातील जुलै महिन्यासाठी शोधू शकता की विक्री संकलनाच्या वेळापत्रकात आपण 607000 डॉलर्स पाहता ही रक्कम 607000 डॉलर्स आहे आणि या प्रकरणात आम्हाला आता पेमेंटसाठी जावे लागेल तर खरेदीसाठी देयके काय आहेत आपण खरेदी वितरणाच्या वेळापत्रकात जा आणि त्या प्रकरणात आम्ही खरेदीसाठी देय दिलेले आहोत 240000 रुपये खरेदीसाठीचे हे पहिले पेमेंट आहे त्यानंतर आम्हाला किती पगार वेतन आणि कमिशन द्यावे लागेल ही रक्कम किती आहे आम्ही भरत असलेली ही रक्कम जुलै महिन्यात 80000 आहे ती देखील या वेळापत्रकातून येत आहे आणि मग इतर चल खर्चासाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील इतर बदलत्या खर्चासाठी आपल्याला 4 टक्के दराने पैसे द्यावे लागतील आणि तेवढेच काम होईल ही रक्कम 16000 आहे ही रक्कम 16000 डॉलर्स आम्ही देणार आहोत म्हणून एक पेमेंट आम्ही करत आहोत 240000 डॉलर्स आणि इतर पेमेंट आम्ही करत आहोत 80000 डॉलर्स म्हणजे आणखी एक पेमेंट आम्ही करीत असलेल्या 16000 डॉलर्सपैकी जे आम्ही fixture साठी देय आहे नाही आता आम्हाला फिक्स्चरसाठी काही देय द्यावे लागणार नाही म्हणून फिक्स्चर आणि निश्चित खर्च जीव सर्व वेळ निश्चित केलेले आहेत ते द्यावे लागेल आम्ही या वस्तूसाठी 55000 डॉलर्स द्यावे लागतात आम्ही काहीही भरत नाही कारण केवळ वस्तू मिळविल्या गेल्या आणि मे महिन्यात अधिग्रहण झालेल्या जून महिन्यात आणि जूनच्या महिन्यात आम्हाला देय रक्कम भरणे आवश्यक आहे तर जुलैमध्ये कोणतीही वस्तू येत नाही म्हणून त्यासाठी कोणतेही देयक द्यावे लागणार नाही बरोबर आता आपण पुन्हा ते एकत्रित करा आणि हे शोधण्याचा प्रयत्न करा की एकूण संग्रह किती आहे आणि ही एकूण देयके आहेत चार खात्यांवरील तुम्हाला निव्वळ शिल्लक कसे सापडते जे मी येथे लिहिले ते निव्वळ आहे रोख प्राप्त वितरित याचा अर्थ असा आहे की आपण हे पूर्ण केले तर आपल्यास येथे निव्वळ शिल्लक 216000 डॉलर्स आहे 216000 डॉलर्स ही एक सकारात्मक शिल्लक आहे जी आता आपल्याकडे उपलब्ध आहे आधी ती नकारात्मक शिल्लक होती आता आमचे संग्रह जास्त आहेत आणि आमची देयके कमी आहेत म्हणून 216000 डॉलर्सची सकारात्मक शिल्लक आहे आणि रोख रकमेची जास्ती किंवा तूट आहे रोख रकमेची जास्त किंवा तूट आहे आता हे 216000 डॉलर्स इतकेच आहे हे आता जास्त रोख आहे मी ते कंसात ठेवत नाही पूर्वी ती तूट होती म्हणून आम्ही ते कंसात ठेवत होतो आता ही एक अतिरिक्त सकारात्मक बाजू आहे म्हणून ती कंसात ठेवली नाही आता फक्त जास्तीची रक्कम आमच्याकडे उपलब्ध नाही हे येथे 0 आहे म्हणूनच फक्त 216000 इतकीच अतिरिक्त विक्री विक्रीतून वसूल झाली आहे आणि देयके कमी असल्याने वितरित रक्कम कमी आहे तर 2600000 एवढी शिल्लक आहे जी याची सकारात्मक शिल्लक आपल्याकडे आहे आता आम्ही जुलै महिन्यासाठी पुढच्या निवेदनामध्ये पाहू आणि आता आपल्याला वित्तपुरवठा करण्याच्या व्यवस्थेसाठी जावे लागेल आता जर आपण महिन्याच्या सुरूवातीस बँकेकडून कर्ज घेण्याकरिता वित्तपुरवठा करण्याच्या व्यवस्थेसाठी गेलात तर आमच्याकडे surplus आहे म्हणून मी बँकेतून कर्ज घेतले पण आम्ही आता बँकेतून काहीही घेणार नाही तर वित्तपुरवठ्यातील व्यवस्थेत आपण काय करणार आहोत तथापि आपण काहीही कर्ज घेणार नाही परंतु आता आमच्याकडे 216000 डॉलर्स आहेत जे आम्ही आमच्या जून महिन्यात बँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वापरून शकतो आम्ही 318000 डॉलर्स घेतले आहेत परंतु आम्ही स्थितीत नाही ही संपूर्ण रक्कम 318000 डॉलर्सवर भरण्यासाठी आपल्याकडे फक्त 216000 डॉलर्स इतके आहेत तर याचा अर्थ असा आहे की जर आपल्याकडे पैसे कमी असतील तर बँकेकडून घेऊ शकतो व आपल्याकडे पैसे जास्त असतील तर बँकेमध्ये जमा करू शकतो तर ते कर्ज घेते आणि कर्ज दिले जाते आणि व्यवसायाचे कामकाज सुरळीत होते तर मागील महिन्यात आम्ही घेतलेल्या कर्जाचा काही भाग भरण्यासाठी आम्हाला या 216000 रुपयांचा वापर करावा लागेल तर या प्रकरणात अशी अट आहे की जेव्हा तुम्ही प्रिन्सिपल बँकेत परत करता तेव्हा तुम्हाला त्यास दोन भागामध्ये विभाजन करावे लागेल 216000 जे काही अतिरिक्त असेल ते तुम्ही प्रिन्सिपल म्हणून पैसे देऊ शकत नाही तुम्हाला दोन भागामध्ये विभाजन करावे लागेल आणि आपल्याला अशा प्रकरणात विभाजित करावे लागेल की रुपये किंवा डॉलर १० च्या पटीत आणि मुद्दल १००० डॉलर्सच्या पटीत परत दिले जाऊ शकते आणि जर काही रक्कम शिल्लक राहिली तर ती समाप्ती शिल्लकमध्ये समाविष्ट केली जाईल आता आपल्याकडे 216000 डॉलर्सचे अतिरिक्त उत्पन्न आहे येथे आपल्याला आणखी एक चाचणी व त्रुटी पद्धत वापरावी लागेल आणि चाचणी व त्रुटी पध्दतीच्या मदतीने आम्हाला हे शोधून काढावे लागेल की दोन सर्वोत्कृष्ट आकडेवारी कोणत्या असू शकतात मूळ आकडेवारी आणि व्याज भरणा या चाचणी व त्रुटीनंतर आम्हाला उरलेल्या एकूण पैशांची अगदी योग्य प्रकारे विभागणी करू शकतील आपण 216000 डॉलर्सपैकी 212000 डॉलर्स एवढी रक्कम मुद्दल म्हणून दिली तर हि रक्कम किती महिन्यांच्या कालावधीसाठी असेल दोन महिन्यात आपण 318000 डॉलर्स कर्ज घेतले आहे त्यापैकी जुलै महिन्यात आम्ही 212000 डॉलर्स परत करणार आहोत याचा अर्थ असा की आपण वापरत असलेल्या 212000 डॉलर्सच्या या रकमेवर आपल्याला किती महिन्यासाठी पैसे द्यावे लागतील दोन महिन्यासाठी म्हणजेच जून आणि जुलै तर आम्हाला हे व्याजासहित परत करावे लागेल आणि दोन महिन्यांच्या कालावधीत 10 टक्के दराने किती व्याज आकारले जाईल ही रक्कम जवळपास 3530 असेल आणि मुद्दल म्हणून आम्ही 212000 परत देणार आहोत तर ही एकूण रक्कम किती कार्य करेल कारण ही देयके आहेत म्हणून आम्ही ती कंसात टाकत आहोत तर याचा अर्थ असा आहे की आपली देय असलेली एकूण रक्कम किती आहे एकूण रॉकी मध्ये वाढ किंवा घट होत आहे याचा अर्थ असा आहे की आपण भरत असलेली एकूण रक्कम किती कमी होते कमी म्हणजे बँकेत परत देणे वाढ म्हणजे बँकेकडून कर्ज घेणे ही रक्कम किती आहे तर ही रक्कम 215530 रुपये आहे जी आम्ही बँकेला परत केली होती जिथे 212000 मूळ रक्कम आहे आणि 3530 व्याज आहे तर एकूण रक्कम 215530 रुपये आहे जी आम्ही बँकेला परत करत आहोत तर 318000 कर्जाच्या या आकडेवारीवरून आम्ही 212000 रुपये जुलैच्या शेवटी परत करत आहोत तर 106000 ची थकबाकी ऑगस्ट महिन्यात शिल्लक आहे आता आम्हाला जुलै महिन्याच्या शेवटी पाहिले पाहिजे की क्लोजिंग कॅश बॅलन्स किती आहे तर ही 25000 रक्कम पुढे नेली जाईल तर ती येथे 25000 अधिक होईल 216000 पैकी आपल्याकडे किती रक्कम जास्त आहे जे आम्ही बँकेला प्रिन्सिपल म्हणून परतफेड करण्यासाठी वापरत होतो आणि 215530 आम्ही वापरलेले मुद्दल व व्याज आहे तर याचा अर्थ असा की 216470 रुपये आपल्याकडे शिल्लक आहेत आपण ते वापरू शकत नाही कारण आम्हाला बँकेला पैसे द्यावे लागतील म्हणजे 212000 भरल्यानंतर आणि त्यावरील व्याज 470 रुपये किंवा 70 डॉलर्ससह जे येथे परत जोडले जातील तर आपले बंद रोख शिल्लक किती असेल 25470 तर जुलै महिन्यासाठी ही आमची रोखीची शिल्लक आहे जुलै महिन्यातील बंद होणारी ही रोकड शिल्लक आहे आता पुन्हा ऑगस्ट महिन्याचे बजेट तयार करू जर तुम्ही ऑगस्ट महिन्याचे बजेट तयार केले तर आता येथे सुरुवातीची शिल्लक रक्कम काय आहे जुलै महिन्यातील बंद शिल्लक किती आहे 25470 डॉलर्स आणि हे आता ऑगस्ट महिन्यातील opening balance होईल तर किमान रोखीची शिल्लक ठेवावी लागेल ती 25000 ठेवावी लागेल म्हणून आता ऑपरेशन्ससाठी उपलब्ध रोख 470000 उपलब्ध आहे पहिल्या महिन्यात रोख सुरक्षेचा साठा म्हणून 25000 ठेवल्यानंतर 4000 डॉलर्स उपलब्ध झाले जुलैमध्ये आमच्याकडे काहीच नाही कारण ओपनिंग शिल्लक ही सुरक्षा साठ्या इतकीच आहे आणि ऑगस्ट महिन्यात आपले opening balance 25470 आहे जे हे 25000 च्या सुरक्षा शिल्लकपेक्षा 470 ने जास्त आहे म्हणजे याचा अर्थ आता आपल्याकडे 470 डॉलर्स ऑपरेशन्ससाठी उपलब्ध आहे तर आम्ही पाहूया की या रकमेचा आपण कसा उपयोग करू शकतो आता आपण त्यासाठी पुढे करत असलेल्या रोख पावत्या वितरणाकडे परत जाऊया आता ऑगस्ट महिन्यातील पावत्या किती आहेत ऑगस्ट महिन्यातील पावत्या पाहिल्यास विक्री वसुलीच्या वेळापत्रकात परत गेलं तर ऑगस्ट महिन्यात ही रक्कम 454000 डॉलर्सची विक्री आहे आम्ही किती देयके देणार आहोत जे मटेरियलसाठी आहे म्हणजेच 240000 आम्ही देणार आहोत आणि खर्चाच्या बाबतीत 80000 कारण विक्रीचा आकडा समान आहे याचा अर्थ ते विक्रीच्या प्रमाणात मोजले जावेत आणि शेवटी आपण येथे किती पैसे देणार आहोत तर 16000 बरोबर नंतर निश्चित खर्चाच्या निमित्ताने पुन्हा तेच आम्ही देणार आहोत जे 55000 डॉलर्स आहे जुलै महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यात वस्तू नसल्यामुळे परत पैसे भरले जात नाहीत आपल्याला आता शोधून काढावे लागेल की निव्वळ रोख रक्कम मिळालेली वितरित केली गेली आहे पावती किती आहे किंवा वितरण किती झाले किंवा आमचे निव्वळ शिल्लक काय आहे जर आपणास हे निव्वळ शिल्लक सापडले तर आपणास आढळेल की ही एकूण संग्रह आहेत आणि ही एकूण 4 देयके आहेत जर आपण एकूण देयके गोळा केली आणि 454000 डॉलर्सच्या एकूण संग्रहातून वजा केल्यास ही रक्कम किती असेल ही रक्कम 63000 डॉलर्स म्हणून कार्य करते जी पुन्हा एक सकारात्मक शिल्लक आहे या महिन्यात आमच्याकडे देखील एक अतिरिक्त रक्कम आहे जी या महिन्यात आपल्याकडे उपलब्ध सकारात्मक शिल्लक आहे ती म्हणजे 63000 डॉलर्स तर याचा अर्थ असा की आता एकूण रक्कम किती उपलब्ध आहे आमच्याकडे ही 470 डॉलर्स आहेत जे ऑपरेशन्ससाठी उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे 63000 ची अतिरिक्त रक्कम मिळाली आहे जी पेमेंट्सपेक्षा जास्त कलेक्शन आणि वितरणावरील संकलन जे अतिरिक्त आहे तर आता आपल्याकडे उपलब्ध एकूण रक्कम 63470 डॉलर्स आहे जी कर्जाची शिल्लक परतफेड करण्यासाठी वापरली जाऊ शकते तर आता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कर्जाची शिल्लक किती आहे जी आमच्याकडे उपलब्ध कर्ज वापरू शकता ही एकूण रक्कम ही रोख रकमेपेक्षा जास्त तुटीची आहे ती रक्कम 63470 डॉलर्स आहे चला आपण पुढील निवेदनावर जाऊया ऑगस्ट महिन्यासाठी सुरू ठेवा आणि वित्तपुरवठा करण्याच्या व्यवस्थेबद्दल बोलू या जर आपण वित्तपुरवठा करण्याच्या व्यवस्थेबद्दल बोललो तर पहिला भाग कर्ज घेणारा आहे आमच्याकडे surplus आहे तर कर्ज घेण्याची गरज नाही आम्ही कर्जाची उर्वरित शिल्लक भरण्यासाठी याचा वापर करू शकतो तर एकूण रक्कम किती आहे कर्ज घेणे पुन्हा बंद होणार आहे जुलै महिन्याप्रमाणेच आम्ही ऑगस्ट महिन्यासाठी काही कर्ज घेणार नाही परंतु आपल्याकडे ही रक्कम 63470 डॉलर्स आहे ज्याचा उपयोग आम्ही पेमेंट करण्यासाठी करू शकतो तर पुन्हा एकदा तुम्हाला चाचणी व त्रुटी पद्धत वापरावी लागेल की त्या एकूण 63470 डॉलर्सपैकी बँकेला प्रिन्सिपल म्हणून किती पैसे दिले जाऊ शकतात आणि त्या रकमेपैकी किती व्याज दिले जाईल चाचणी व त्रुटी पध्दतीनंतर आपण एकूण रकमेची गणना केली उदाहरणार्थ आपण ते घेतले तर आम्ही आमचे 61000 भरले आम्ही ते 61000 बँकेला परत देत आहोत शिल्लक असलेल्या 63000 डॉलर्स पैकी 61000 डॉलर्स आम्ही उर्वरित 106000 डॉलर्सचे कर्ज समायोजित करण्यासाठी बँकेत परत करण्यासाठी वापरतो तर कमीत कमी 61000 आम्ही बँकेला परत करू आता 61000 आम्ही मुद्दल म्हणून परत करत आहोत तर १० टक्के दराने व्याज मिळेल आणि ते व्याज जर आपण १० टक्के दराने calculate केले तर तीन महिन्यांच्या कालावधीतील 61000 रुपयांवर 1530 एवढे व्याज लागेल हे 1530 डॉलर आम्ही व्याज म्हणून परत करीत आहोत आणि हे मुद्दल म्हणून परत करत आहोत तर 63000 पैकी एकूण रक्कम 62530 वापरण्यात आली म्हणजे याचा अर्थ 62530 घट झाली आहे आम्ही ती परत परत करत आहोत 62530 डॉलर्स आम्ही बँकेत परत करत आहोत ज्यामध्ये मुद्दल 61000 आणि 1530 व्याज आहे त्यामुळे closing balance 63000 आहे आमच्याकडे काही रक्कम शिल्लक आहे आणि ती रक्कम किती 470 आहे आपल्याकडे आणखी रक्कम 470 आहे जी कुठेही वापरली गेली नाही म्हणजे याचा अर्थ 470 अधिक 470 अधिक 25000 एवढी रोख शिल्लक म्हणजेच 25940 आहेत ऑगस्ट महिन्यातील हे आपली शिल्लक आहे म्हणून आम्ही असे म्हणू शकतो की तीन महिन्यांचा अर्थसंकल्प किंवा जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांचा रोख अंदाजपत्रक आम्ही तयार केला आहे आपण बजेटचे दोन प्रकार तयार करू शकता किंवा मास्टर बजेटमध्ये दोन घटक आहेत एक घटक म्हणजे ऑपरेटिंग बजेट दुसरा घटक म्हणजे आर्थिक बजेट ऑपरेटिंग बजेटची सुरूवात विक्रीच्या अंदाजानुसार असते म्हणजे आपण बाजारात ज्या विक्री करणार आहोत त्याचे मूल्यांकन करणे मग आम्ही संबंधित वेळापत्रक विक्री वेळापत्रक नंतर विक्री संकलन वेळापत्रक खरेदी वेळापत्रक तयार करतो तसेच खरेदी वितरण इतर खर्चाचे वेळापत्रक आणि ऑपरेटिंग बजेटचा शेवट म्हणजे उत्पन्न विवरणपत्र किंवा बजेट नफा आणि तोटा खाते हे एकत्रित तीन महिन्यांसाठी संपूर्ण तिमाहीत नफा आणि तोटा खात्याचे बजेट आहे आणि आर्थिक बजेटचा शेवट म्हणजे बजेटची ताळेबंद तर आर्थिक बजेटअंतर्गत तुम्हाला दोन स्टेटमेन्ट तयार करावे लागतील एक म्हणजे रोख बजेट जे आम्ही तयार केले आहे आणि दुसरे भाग म्हणजे अर्थसंकल्प बजेट प्रथम आम्ही बजेट इन्कम स्टेटमेंट किंवा बजेट नफा आणि तोटा खाते तयार करू आणि हे ऑपरेटिंग बजेटचा शेवट असेल त्यानंतर अर्थसंकल्पित बॅलन्स शीट आहे जी आर्थिक बजेटची शेवट असेल तर अर्थसंकल्पित नफा आणि तोटा खाते किंवा अर्थसंकल्पित ताळेबंद तयार करुन आम्ही जून जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांच्या अर्थसंकल्प मास्टर बजेटसह तयार करू आम्ही विविध वेळापत्रक आणि रोख बजेट कसे तयार करावे हे शिकलो पुढील भागासाठी आम्ही यासह प्रारंभ करूया ते म्हणजे बजेटचे उत्पन्न विवरणपत्र अर्थसंकल्पित उत्पन्न विवरणपत्र तयार करणे तर हे बजेट उत्पन्नाचे विधान आहे किंवा आपण त्यास बजेट नफा आणि तोटा खाते म्हणू शकता मी T Format हे सहजपणे समजून घेण्यासाठी तयार करीत आहे आपण ते अनुलंब क्रमाने देखील तयार करू शकता परंतु जर मी T format स्वरूपात तयार करीत असेल तर आपणास हे समजणे फार सोपे होईल तर प्रथम आपण या अर्थसंकल्पित उत्पन्नाच्या स्टेटमेंटचे स्वरुप आणि बजेट इन्कम स्टेटमेंटचे स्वरुप तयार करू हे फक्त टी फॉरमॅट आहे जे आपण पाहता सामान्यत आम्ही हे उभ्या स्वरूपात तयार केले आहे परंतु मी टी स्वरुपात तयारी करीत आहे कारण यामुळे आम्हाला त्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल तर हे बजेट केलेले उत्पन्न विवरण आहे अर्थसंकल्पित उत्पन्नाच्या स्टेटमेंटला दोन भाग आहेत वरच्या भागाला ट्रेडिंग अकाउंटंट म्हणतात खालच्या भागाला नफा आणि तोटा खाते असे म्हणतात यात पहिला column हा particulars आहे नंतर रक्कम म्हणतात आणि या column ला क्रेडिट स्तंभ असे म्हणतात म्हणूनच हे दोन स्तंभ आहेत ही डेबिट बाजू आहे जिथे सर्व खर्च आणि तोटे दाखवले जातात आणि क्रेडिट बाजूला सर्व उत्पन्न आणि नफा दाखवला जातो मग आम्ही या दोन्ही बाजू मधील फरक शोधण्याचा प्रयत्न करतो की उत्पन्न खर्चापेक्षा जास्त आहे की नाही म्हणून यातील फरक हा नफा म्हणून ओळखला जातो परंतु खर्च जर उत्पन्नापेक्षा अधिक असेल तर डेबिटची रक्कम पत बाजूपेक्षा मोठी असेल तर शिल्लक तोटा होय परंतु तोटा थेट गणना केली जात नाही आम्ही तोटा किंवा नफा याची गणना दोन चरणांमध्ये करतो पहिली पायरी म्हणजे उत्पन्नाच्या स्टेटमेंटचे upper part Trading Account तयार करणे एका बाजूला विक्री दाखवतो जी आपल्यासाठी उत्पन्न किंवा कमाई असते दुसरीकडे आम्ही Direct Expenses म्हणजे साहित्य श्रम आणि इतर खर्च दाखवतो आणि मग आम्ही शिल्लक गणना करतो आणि त्या शिल्लकला निव्वळ नफा म्हणून संबोधले जाऊ शकते त्याला Net Profit म्हणून म्हटले जाऊ शकते किंवा Net Operating Profit म्हणून म्हटले जाऊ शकते जो काही कॉर्पोरेट नफा होतो त्यावर सरकारला कर देणे अनिवार्य आहे परंतु या प्रकरणात आम्हाला कर संदर्भात कोणतीही माहिती दिली जात नाही म्हणून आम्ही कर आधी निव्वळ कार्यकारी नफ्याची गणना करू आणि हे या विधानाचे शेवटचे परिणाम असेल त्या स्टेटमेंटला बजेट इन्कम स्टेटमेंट किंवा बजेट नफा आणि तोटा खाते असे म्हणतात म्हणून मी येथे हे फॉरमॅट तयार करत आहे आणि येथे थांबत आहे पुढच्या वर्गात येथे दिलेली सर्व माहिती आपण भरू आतापर्यंत आम्ही जे काही माहिती तयार केले आहे ते वेगवेगळ्या वेळापत्रकात सांगू प्रकरणात दिलेली माहिती येथे आणली जाईल आणि मग आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू की या तिमाहीच्या शेवटी निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा किती शिल्लक आहे तर पुढच्या वर्गात ते उत्पन्न विवरण तयार होईल खूप खूप धन्यवाद